ज्याला आपण फायनाईट डिफरेन्स टाइम डोमेन मेथड असे म्हणतो ती आता आपण सुरु करुया ठीक आहे यापूर्वीही आपल्या पैकी बऱ्याच जणांनी हा शब्द ऐकलेला असेल बरोबर खरंतर कम्प्युटेशनल इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स मधील अतिशय लोकप्रिय मेथड्स पैकी एक अशी ही मेथड आहे तर ढोबळ पद्धतीने अशाप्रकारे हे आपण करणार आहोत चला तर तशी प्रेरणा घेऊन ह्या प्रॉब्लेम बद्दलचा थोडा इतिहास त्याबद्दल बोलूया आणि आपण 2D फॉर्मुलेशन बद्दल पाहूया आणि त्यानंतर ह्या अनेक पैलू कडे पाहूया तसेच न्यूमरिकल अनालिसेस देखील पाहूया चला तर मग आपण परिचयापासून सुरुवात करुया म्हणून सर्वात आधी आपल्याला सुरुवात करण्यापूर्वी काहीशी कॉन्टॅक्ट आणि इतिहासाबद्दलची माहिती पाहूया तर FDTD आपण नेहमी वापरणार आहोत फायनाईट डिफरन्स टाइम डोमेन साठी ओके परत आपण पाहूया आपण त्याला फायनाईट डिफरन्स टाइम डोमेन असे का म्हणतो तर आधी सामान्य मुद्दे पाहूया तर ही सर्वात सोपी आणि सर्वाधिक प्रमाणात केवळ इलेक्ट्रोमॅग्नेटिक कम्युनिटीमध्ये नव्हे परंतु ऑप्टिक्स कम्युनिटीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी मेथड आहे असे आपण प्रामुख्याने म्हणू शकतो ओके तर आपण जर विचारलं तर त्याचं ओरिजनल फॉर्मुलेशन केव्हा झाले तर अतिशय महत्वाचा एक पेपर 1966 मध्ये यी यांनी लिहिला होता की ज्यामुळे या मेथड चे फाउंडेशन झाले खरतर जेव्हा आपण या मेथड कडे पाहता आणि आणि यी यांच्या पेपर नुसार असे तुम्ही विचार कराल की अरे मी हे करू शकले असते हे खरंच खूप सोपे आहे खरंतर FDTD ची मध्यवर्ती कल्पना आपल्याला ह्या स्लाईड मध्ये सांगू शकता येईल आणि हे सर्व काही उरलेले केवळ अधिक डिटेल्स आहेत ओके म्हणून आपण तिथे जाण्यापूर्वी आपण काय काय पाहिले आत्तापर्यंत आपण FDTD बद्दल ज्या काही गोष्टी केल्या त्यामध्ये आपण इंटीग्रल इक्वेशन मेथडस पाहिल्या त्यानंतर आपण FEM मेथडस पाहिल्या तर आपल्याला हा प्रश्न नक्कीच असेल आता आता आणखीन एक पद्धत कशाला हवी इंटीग्रल इक्वेशन मेथडस आणि फायनाईट एलिमेंट मेथड काय होत्या आणि आपण त्यामध्ये टाईम बरोबर डिल कसे केले आपण टाईम बरोबर डिल केले का बरोबर तर ह्या मेथडस मध्ये आपण काय गृहीत धरले ई टू द जे ओमेगा टी बरोबर म्हणजे आपण म्हणू शकतो की फिल्ड चा हार्मोनिक फॉर्म गृहीत धरलेला होता जर मला प्रॉब्लेम वर काही टाईम डिपेंडन्स हवा असल्यास मला काय करण्याची गरज असेल समजा माझा सोर्स माझे रडार सोर्सेस सिंगल फ्रिक्वेन्सी सोर्सेस नाहीत असे समजू या परंतु ते अल्ट्रा वाईडबँड आहेत आणि मला IEM किंवा FEM चा वापर करायचा आहे तर मी काय करायला हवे विद्यार्थी प्रत्येक फ्रिक्वेन्सी साठी सोडवायचे प्रत्येक फ्रिक्वेन्सी साठी सोडवायचे आणि त्यानंतर फोरियर ट्रांसफॉर्म वापरून उत्तर मिळवा आता जर माझी सिस्टीम इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिस्टम खरतर खूप वाईडबँड आहे त्यामुळे तिथे बऱ्याच फ्रिक्वेन्सीज असतील त्यामुळे आपल्याला IEM आणि FEM हे दोन्ही खूप टीडीयस असतील असे पाहायला मिळेल कारण आपल्याला खूप कम्प्युटेशन्स करावी लागतील आणि त्यानंतर फोरियर ट्रान्सफॉर्म आणि असे सर्व काही खूप मोठ्या डेटा सेट वर म्हणून हे सर्व टीडीयस होईल म्हणून त्या ऐवजी हे FDTD डायरेक्टली फॉर्म्युलेटेड आहे टाईम डोमेन मध्ये ओके म्हणून टाईम डोमेन फॉर्मुलेशन साठी अतिशय उपयुक्त आपण काही उदाहरणांचा विचार करू शकता का की प्रॉब्लेम्स टाईम डोमेन मध्ये नॅचरली दिलेला असेल जर मला पाहायचे असेल की वेव्ह कशी प्रॉपगेट होते तर आपल्याला वेव्ह प्रमाणे प्रॉपगेट होते विद्यार्थी कोणतीही सोर्स पासून येणारी गोष्ट पल्स पासून बरोबर तर आपल्याला हवे आहे पल्स ट्रॅव्हल करत आहे आणि आपल्याला पाहायचे आहे की ते कसे होते ही एक गोष्ट असेल बरोबर तर वेव्ह प्रपोगेशन परंतु आपल्याला पल्स फॉर्म मध्ये हवे आहे बरोबर कारण कंटिन्यूअस वेव्हफॉर्म आधीच अशी असते तर पल्स फॉर्म तर जसे रडार पल्स ला फायनाईट टाईम ड्युरेशन असते बरोबर तर हे खरंतर असे अॅप्रॉक्समेट करता येऊ शकणार नाही तर ही आहे एक केस तर आपल्याला पाहायचे आहे रिअल टाइम मध्ये की ही वेव्ह कोणत्याही सिच्युएशन मध्ये कशी प्रॉपगेट होते विद्यार्थी ट्रान्सियंटस ट्रान्स विद्यार्थी ट्रान्सियंटस फेनोमनोन ट्रान्सियंटस फेनोमनोन होय ट्रान्सियंटस फेनोमनोन हा फार महत्वाचा आहे उदाहरणार्थ नॅचरल फेनोमनोन मध्ये आढळणाऱ्या सर्वात जास्त ट्रान्सियंटस इलेक्ट्रोमॅग्नेटिक फेनोमनोन कोणते असतील विद्यार्थी स्विचींग विद्यार्थी स्विचींग स्विचींग होय हे अतिशय साधे सिम्पल उदाहरण आहे स्विचींग जर इथे सर्किट असेल त्यामध्ये काहीही स्विचींग होत असेल तर हे आपले EMI EMC आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेअरन्स प्रॉब्लमस आपल्यापैकी काहींना माहित असेल गेट चे ऑपरेशन काही स्विचींग रेट नुसार चालणारे आणि स्विचींग च्या कारणामुळे इथे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हॅज निर्माण करत आहे की नैसर्गिकपणे टाईम डोमेन मध्येच आहे विजा चमकणे हा नैसर्गिक फेनोमना बरोबर अतिशय उत्स्फूर्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी चा उद्रेक तिच्या मध्ये सर्व प्रकारच्या फ्रिक्वेन्सी असतात परंतु टाईम डोमेन मध्ये हे एका अतिशय छोट्या पॉइंट ला लोकलाइज झालेले असते आणि टाईम तर हे आहे हे असू शकते एक उदाहरण यामध्ये टाईम डोमेन फॉर्मुलेशन चांगल्या प्रकारे असते आपण विशेषत्वाने स्विचींग बद्दल बोलू शकतो ओके अशाप्रकारे बरीच अशी एप्लीकेशन आहेत की ज्यामध्ये टाईम डोमेन हा हा सर्वात जास्त नॅचरल डोमेन असतो फ्रिक्वेन्सी डोमेन पेक्षा तर म्हणूनच FDTD ही इतर दोघांपेक्षा सर्वात जास्त वापरली जाणारी मेथड आहे हीदेखील थोड्याबहुत प्रमाणात ब्रूट फॉर्स मेथड आहे हे आपण आता पाहूया तर आता पाहूया त्याची मूलभूत संकल्पना काय आहे ते FDTD मॅक्सवेल इक्वेशन Maxwell's equations च्या पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन्स च्या फॉर्म वर आधारित अशी मेथड आहे इंटीग्रल इक्वेशन मेथड मध्ये तसे नसते तर हे डिफरन्शियल फॉर्म वर आधारित आहे आणि इंटीग्रल फॉर्म वर आधारित नाही तरी आपण एक अतिशय सोपे मीडियम साठी गृहीतक करून सुरुवात करुया आणि विशेषत्वाने त्याच्यासाठी त्यानंतरच्या मॉड्यूल मध्ये आपण जाऊया ओके तर मी लिनियर मीडियम गृहीत धरत आहे लिनियर मिडीयम म्हणजे काय ओके ठीक आहे आपण याबद्दल म्हणालो होतो की हे आईसोट्रोपीक मिडीयम विद्यार्थी एपसिलोन एपसिलोन बरोबर किती विद्यार्थी काही एपसिलोन हे स्केलार असतात स्केलार आहे बरोबर परमिटिविटी आणि परमियाबिलिटी हे स्केलार आहेत आता आपण एक गृहीत धरू या ते म्हणजे हे नॉन डीस्पपर्सीव्ह मिडीयम आहे नॉन डीस्पपर्सीव्हnon dispersive म्हणजे काय नॉन डीस्पपर्सीव्ह non dispersive या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगू का परमिटिविटी आणि परमियाबिलिटी हे फ्रिक्वेन्सी वर अवलंबून नसतात जर आपण हे फीचर काढून टाकले तर आपल्याला इंद्रधनुष्य दिसू शकत नाही बरोबर तर ह्या गृहीतकाच्या वर आधारित मी हे लिहू शकते माझे डिस्प्लेसमेंट फील्ड केवळ इलेक्ट्रिक फील्ड च्या स्केलर टाईम्स मध्ये लिहू शकते आणि B देखील असे लिहू शकते विशेष करून आपण हे गृहीतक नंतर बदलूया परंतु यासाठी खूप काम करावे लागेल आता एवढे सर्व पाहिल्यानंतर आपल्या ह्या मॅक्सवेल इक्वेशन्सMaxwell's equation ते काय होईल आणि आपण पण एवढे सर्व आधी पाहिल्यानंतर बरोबर तर पहिले इक्वेशन ते कर्ल होईल ह्या फॉर्म मध्ये आधी लिहा चला लिहूया हे तर मग मग हे साधे होईल असे होईल आणि त्यानंतर साधे

हे आपले पहिले इक्वेशन आणि त्यानंतर दुसरे इक्वेशन आहे विद्यार्थी तर हे आयसोट्रॉपीक म्हणजे मॅथेमॅटिकली काय आयसोट्रॉपीक म्हणजे अतिशय चांगला प्रश्न आहे तर तर हे आयसोट्रॉपीक म्हणजे मॅथेमॅटिकली काय आयसोट्रॉपीक म्हणजे असे म्हणजे भौतिक दृष्ट्या याचा अर्थ असा की कोणत्याही दिशेला वेव्ह जात असेल तरीही त्याला सगळीकडे एकाच मीडियम चा अनुभव होईल विद्यार्थी होय ओके याचा अर्थ हा एक स्केलार नंबर आहे ओके परंतु हे जर अनआयसोट्रॉपीक असेल तर वेव्ह वेगळेच गुणधर्म अनुभवेल आपण असे म्हणू शकतो की ह्या दिशेला एक वेगळा प्रोपागेशन स्पीड असेल आणि त्या दिशेला म्हणून याठिकाणी एपसीलोन हा टेन्सर होईल विद्यार्थी तर एपसीलोन हा म्हणजे लिनियर काय वेगळा लिनिअर कसा वेगळा ओके तर लिनिअर म्हणजे की एपसीलोन फिल्ड च्या एकूणच सामर्थ्यावर अवलंबून नसते त्यामुळे उदाहरणार्थ ते ह्या मिडीयम ला नॉन लिनियर मीडियम बनवते रिफ्रॅक्टिव इंडेक्स लाईट च्या इन्टेन्सिटी वर सामान्यपणे अवलंबून असते का माहित आहे का बरोबर जर काच घेतली तर त्याला रिफ्रॅक्टिव इंडेक्स असते तर जर त्यातून एखादा किरण सोडला तर परंतु ऑप्टिक्स मध्ये विशेषतः त्या ठिकाणी नॉन लिनियारिटी असते तेव्हा या ठिकाणी जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड च्या हायर पॉवर्स वर रिफ्रॅक्टिव इंडेक्स अवलंबून राहायला सुरुवात होते तेव्हा आपण त्या मिडीयम ला नॉन लिनियर मिडीयम असे म्हणतो ओके आत्ता मी काय काय सांगितले मी तर लिनियर अनआयसोट्रॉपीक म्हणजे मी मी हा नंबर सारखा लिहू शकते विद्यार्थी म्हणजे मला असे वाटले की आयसोट्रॉपीक चा असा अर्थ होतो की हे x y चे फंक्शन नसेल विद्यार्थी तर म्हणून ते स्पेस सोबत बदलते ते आहे हेटरोजीनियस किंवा होमोजीनियस जर हे स्पेस चे फंक्शन झाले तर त्याला आपण हेटरोजिनीयस मीडियम असे म्हणू ओके परंतु माझ्याकडे होमोजीनियस मीडियम असू शकेल की जे अनआयसोट्रॉपीक असेल आणि सर्वात सामान्य उदाहरण ऑप्टिक्स मधील याचा अतिशय सामान्य उपयोग म्हणजे ज्याला म्हणतात बाय रिफ्रेनजेन्ट मीडिया त्यांना विविध दिशांना विविध प्रोपागेशन कॉन्स्टंट असतात म्हणून बल्क मिडीयम आणि हे मटेरियल च्या एटॉमिक स्ट्रक्चर मधून हे येते एटॉमिक स्ट्रक्चरमध्ये हे विषमता असते विद्यार्थी म्हणजे जे कदाचित डिस्प्लेसमेंट मध्ये D त्याची एक दिशा आ हो ते सुद्धा शक्य आहे होय तरी ते काय म्हणत आहे की डिस्प्लेसमेंट फिल्ड हे विविध दिशांमध्ये इलेक्ट्रिक फिल्ड वर अवलंबून असू शकते तर ते घेतले तर आपण ते जेव्हा ला टेन्सर म्हणून घेतले त्याच वेळेला हे आपण लक्षात घेतलेले आहे ओके तरी हा सर्व थोड्या गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत इथे मला आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटत आहे ती म्हणजे टाईम इनव्हेरीअँट मी ते का एड करत आहे की ज्यामुळे हा बाहेर येऊ शकेल बरोबर तर आपण मिडीयम स्टॅटिक आहे असे गृहीत धरत आहोत तर त्यामुळे जेव्हा आपण अशा गृहीतकांची यादी करायला सुरुवात केली तर आपल्याला तर आपण पाहू शकतो किती खूप आहेत इथे उजवीकडे म्हणूनच खरोखर आधी हे इक्वेशन लिहू या थोडी जागा करूया अजून थोडी पुन्हा तर आपल्याकडे होते ओके तर आतापर्यंत मी आपल्याला केवळ डिफरनशियल फॉर्म बद्दल बोलले होते आणि आता आता काय आता कोणती मध्यवर्ती कल्पना आहे जी आपण फायनाईट डिफरेन्स टाईम डोमेन मध्ये वापरू शकतो तर ती आहे मुळात टेलर्स थीअरम Taylor's theorem वर आधारित आहे ओके तर टेलर्स थीअरम Taylor's theorem सांगतो की आपल्याला माहीत आहे तर हे सर्व आपल्याला माहित आहे एफ ऑफ झेड नॉट ही आहे पहिली आणि दुसरी टर्म आहे बरोबर आणि इतर मोठ्या ऑर्डर टर्म आपण आपण काय पाहिले मॅक्सवेल इक्वेशनMaxwell's equations मध्ये आपण काय पाहिले स्पेस आणि टाईम मधून येणाऱ्या डेरिव्हेटिव्ह ची ऑर्डर काय असते विद्यार्थी पहिली ऑर्डर पहिली ऑर्डर तर आपण पण आता पहिल्या ऑर्डर ला च चिकटून राहू किंवा त्याच्यावरच डिस्कशन करू आणि सिमेट्री नुसार हे इथे होईल बरोबर तर आपल्याला टेलर्स थीअरम Taylor's theorem वापरून जर मला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह अॅप्रॉक्सीमेशन करायचे असेल तर मला तर मी काय करू शकते मी काय म्हणू शकते टेलर्स थीअरम Taylor's theorem काय करू शकतो फंक्शन च्या फर्स्ट डेरिवेटिव चे अॅप्रॉक्सीमेशन काढण्यासाठी टेलर्स थीअरम Taylor's theorem वापरला जाऊ शकतो का हो तर मी आता काय करायचे विद्यार्थी वजाबाकी ही दोन इक्वेशन्स वजा करायची आपण ही दोन इक्वेशन्स वजा केल्यावर काय होईल हा इथला कॅन्सल होईल आणि त्यानंतर माझ्याकडे केवळ शिल्लक राहील सामाईक आणि तो इथे येईल दोन वेळा बरोबर तर हे होईल असे तरी ह्याचा अर्थ असा होतो की हे आता मी असे लिहेन पण आपल्याला हे माहीत हवे की याचा अर्थ चे ईव्हॅल्युएशन वर झाले आहे बरोबर आतापर्यंत समजले असेल तर हे आहे आपले इथे एरर टर्म काय आहे जेव्हा मी वजाबाकी करते तेव्हा मी ह्या एरर टर्म कडे दुर्लक्ष करत आहे त्याची ऑर्डर काय असेल विद्यार्थी स्क्वेअर वर्ग स्क्वेअर हा क्यूब नसेल कारण मी सगळीकडे ने भागत आहे बरोबर दोन्ही ईक्वेशन ही वजा करा आणि आणि त्यानंतर त्यांना ने भागा तर माझ्याकडे शिल्लक राहील कारण जर तुम्ही दुसरी टर्म पाहिलीत दोन्हीकडची तर त्यामध्ये असेल की जो कॅन्सल होईल पुढील टर्म असेल डेल्टा झेड क्यूब जेव्हा मी ने भागेन तेव्हा माझ्या कडे ऑर्डर ची एरर टर्म उरेल तर ही आहे अशा प्रकारची आहे डेरिव्हेटिव्हज ना फायनाईट डिफरन्स टाईम डोमेन ने रिप्लेस करण्याची ची मध्यवर्ती कल्पना त्यात कोणते फरक आहेत फायनाईट डिफरेन्स म्हणजे स्पेस मधील फायनाईट व्हॅल्यू मधले फरक म्हणून z हा स्पेस z होऊ शकतो टाईम हा मी ज्या पद्धतीने घेऊ शकते तो बरोबर तर याला हे टेक्निकल नाव आहे अशा प्रकारच्या फरकाला दिलेले हे मध्यवर्ती टू पॉइंट फायनाईट डिफरन्स आहे ओके तर ही आहे मुळ कल्पना तर अशाप्रकारे संपूर्ण FDTD मेथड निर्माण करण्यासाठी आपल्याला मॅक्सवेल इक्वेशन Maxwell's equations टेलर्स थीअरमTaylor's Theorem अशा सर्व गोष्टींची गरज लागते येथे आणखीन देखील काही संकल्पना आहेत त्यांच्याशी आपण कसे डिल करायचे तुम्हाला माहित आहे हेटरोजीनियस मिडीयम अनआयसोसट्रोपिक मिडीयम आणि अशा प्रकारचे काही पण हे झाले सर्व डिटेल्स आता या ठिकाणाहून पुढे खरोखर कन्सेप्ट रिलेटेड काम चालू होणार आहे एक गोष्ट प्रामुख्याने नजरेखालून जाऊ दे या इथे समजा आपण काही डीस्क्रीटायझेशन सोबत एखादा प्रॉब्लेम सॉव्ह करत आहात मी जर डीस्क्रीटायझेशन अर्धे केले तर एरर चे काय होईल विद्यार्थी वाढतो आपल्याकडे माझ्याकडे असलेल्या डिटेल्स प्रमाणे मी हे सोडवलेले आहे मला सोडवताना अडचण आली परंतु मी हे फायनाईट डिफरेन्स रिप्लेस करून सोडवलेले आहे आणि आणि आता मी म्हणत आहे की मला अतिशय अचूक उत्तर सोल्युशन हवे आहे म्हणून जेव्हा मी ला रीड्युस करून करून त्याला करतेय तेव्हा माझ्या एरर ला काय होईल वाढेल की कमी होईल विद्यार्थी कमी होईल पटीने कमी होईल पटीने किती विद्यार्थी 4 4 बरोबर याचे कारण कारण असे की म्हणूनच आपण हे मध्यवर्ती टू पॉइंट डिफरन्स वापरतो कारण इथे मी इथे हे पहिले इक्वेशन फक्त बघितले आपण जर पहिले इक्वेशन ला फक्त पाहिले तर ते आपल्याला फर्स्ट ऑर्डर डेरिवेटिव चे अॅप्रॉक्सीमेशन देईल बरोबर मी या ठिकाणापासून इथून लिहू शकते हे फर्स्ट ऑर्डर डेरिवेटिव याच्या टर्म मध्ये मी हे करू शकते पण या एरर टर्म चे काय होईल विद्यार्थी ऑर्डर डेल्टा ऑर्डर डेल्टा ऑर्डर बरोबर ओके आता पाहूया तर चला आपण या इथून लिहूया तर आता मी लिहू शकते बरोबर फर्स्ट इक्वेशन अंदाजे एकच वापरल्या सारखे म्हणून आणि पुढे काय तर आपण ह्या इथे हे ठेवू तर मी केवळ पहिली टर्म रीअरेंज करत आहे आणि इतर कोणत्या इथे आहेत च्या ऑर्डर मध्ये असलेल्या आता मी मी दोन्ही बाजू त्या एक्सप्रेशन्स ना कशाने भागू विद्यार्थी ऑर्डर डेल क्यू बरोबर नाही मी फक्त हे पहिले इक्वेशन पुन्हा लिहिले आहे पहिल्या इक्वेशन मध्ये सेकंड ऑर्डर टर्म आहेत आणि अशाप्रकारे पुढील की ज्या मी पुढे दुर्लक्षित करत आहे तर जेव्हा मी हे इक्वेशन ने डिवाइड करेन काय होते ही ऑर्डर होतेमला म्हणायचे आहे एरर ही ची ऑर्डर होते आता मी हे डिस्क्रीटाईज केल्यानंतर हे अॅप्रॉक्सीमेशन जर मी माझे डिस्क्रीटाईझेशन 3 च्या फॅक्टर ने कमी केले तर माझा एरर देखील दोनच्या फॅक्टर ने कमी होईल म्हणून दुसरी पद्धत जी मी इथे डीराईव्ह केलेली आहे ती आहे सेंटर्ड टू पॉईंट डिफरेन्स मेथड ती पहीली पेक्षा अधिक चांगली आहे कारण डिस्क्रीटाईझेशन अर्धे केले तर एरर 4 च्या फॅक्टर ने खाली जातो बरोबर म्हणून हे विद्यार्थी एरर एरर बद्दल च मी बोलत आहे की कशाप्रकारे हे डिस्क्रीटाईझेशन चे फंक्शन म्हणून वागेल विद्यार्थी म्हणजे एरर हे डेल्टा झेड स्क्वेअर ची ऑर्डर आहे होय सेंटर्ड डिफरेन्स मध्ये एरर ऑर्डर असते मी जे लिहिले आहे त्याला वन साईडेड डिफरेन्स असे म्हणतात विद्यार्थी हे डेल्टा झेड बाय टू का मिळते डेल्टा झेड बाय टू ने भागायचे आहे हे पहा मी ला अॅप्रॉक्सीमेट करण्याचा प्रयत्न करत आहे विद्यार्थी होय तर तिथे बरोबर नाही या इक्वेशन ने सुरु करा प्लेन टेलर्स थीअरम Tyalor's Theorem आणि एकदम सोपे विद्यार्थी होय मी फक्त हे पुन्हा लिहीत आहे इथे ही तर एका बाजूला आणत आहे बाकी सर्व दुसऱ्या बाजूला बाकी मी काहीही केलेले नाहीये त्यामुळे विद्यार्थी ओके ठीक आहे आता मी ने डिवाइड केले आहे ओके त्यामुळे ही कंप्यूटेशनल डोमेन च्या आत सगळीकडे मी सेंटर्ड टू पॉईंट डिफरेन्स वापरत आहे परंतु काही वेळाच कंप्यूटेशनल डोमेन च्या शेवटी ही वन साईडेड डिफरेन्स मला वापरणे भाग पडते कारण बाहेर काहीच उपयोग नाही म्हणून अशावेळी त्या ठिकाणी मला वन साईडेड डिफरेन्स वापरणे भाग पडते ओके त्यामुळे या आहेत काही तडजोडी किंवा युक्त्या की ज्या आपण वापरू शकता जेव्हा काही डिफ्रेन्शियल इक्वेशन आपल्याला दिलेले असेल त्याप्रमाणे आपल्या हेदेखील लक्षात येईल कि मॅक्सवेल इक्वेशन्सMaxwell's equations बद्दल इथे कोणत्याही प्रकारचे सीक्रेट नाही इथे दिलेल्या कोणत्याही पार्शल डिफ्रेन्शियल इक्वेशन्स च्या सिस्टिम साठी मी हे तंत्र वापरू शकते बरोबर इथे मॅक्सवेल इक्वेशन्स Maxwell's equations बद्दलही काही विशेष नाही बरोबर तर ही आहे मॅक्सवेलस इक्वेशन्सMaxwell's equations च्या फायनाईट डिफरन्स ची मूळ कल्पना विद्यार्थी होय विद्यार्थी आपण E ला या सर्व वगैरे वगैरे गोष्टींनी रिप्लेस करणार आहात जिथे कुठे मी मी स्पेस किंवा टाईम डेरिव्हेटिव्ह पाहेन तिथे मी मी त्याला फायनाईट डिफरेन्स ने रिप्लेस करणार आहे हीच त्यामागची फिलॉसोफी आहे